नमस्कार इंजिनीअरिंग ड्रॉईंग अँड कॉम्पुटर ग्राफिक्स च्या या ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये आपले स्वागत आहे आपण सध्या पाचव्या मोड्यूल मधील 45 वे व्याख्यान बघत आहोत या व्याख्यानात आपण मुख्यतः सेक्शन आणि सेक्शनल व्ह्यूज यांच्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत आपल्याला सेक्शन आणि सेक्शनल व्हयूज ची गरज कधी पडते त्याचे महत्त्व काय या गोष्टी आपण ह्या मोड्यूल मध्ये शिकणार आहोत चला तर मग या विषयाला सुरुवात करुया मुख्यत्वेकरून प्रिझम सिलेंडर पॅरामिड कोन याना दर्शविण्याकरिता किंवा कदाचित असेम्ब्ली ड्रॉइंग्स जिथे विविध भाग एकत्र करून कसे जोडले जातात तर या सर्व गोष्टींचे बारकावे जाणून घेण्यासाठी आपणास सेक्शन्स ची गरज असते सेक्शनल व्हयू तयार करण्याचे मुख्य कारण म्हणजे ज्या छुप्या रेखा आहेत त्यांना काढून टाकणे जेणेकरून चित्र अगदी सोप्या पद्धतीने समजेल व दर्शविता येईल उदाहरणार्थ समजा मी एक सिलेंडर चे चित्र काढत असेन आणि या चित्रात मला काही व्ह्यूज म्हणजे हा समोरचा व्हयू आणि हा वरचा व्हयू दाखवायचे आहेत आपण हे अशा पद्धतीने दर्शवू परंतु हे कसे कळेल की ही वस्तू भरीव आहे की पोकळ तर हेच दर्शविण्याकरिता आपल्याला अशा प्रकारच्या सेक्शनल व्हयूज ची गरज असते उदाहरणार्थ हा एक धातूचा पत्रा आहे ज्याची जाडी अतिशय पातळ आहे आता जेव्हा आपल्याला याचा समोरचा व्हयू दाखवायचा असतो तेव्हा आपल्याला हे माहितच नसते की हे भरीव आहे की पोकळ जोपर्यंत आपण आपण याचा सेक्शन कापत नाही आणि त्याचा हा भाग वेगळा करत नाही तोपर्यंत आपण हे दाखवूच शकत नाही तर आपण हे काहीसे असे म्हणजे हा धातूचा पत्रा एका जाड रेषेने दाखवू शकतो जिथे आपण हे दाखवू शकतो की या लाल भागात काहीतरी मटेरियल आहे पण या पांढऱ्या भागात काहीच मटेरियल नाही आणि याच कारणाकरिता आपल्याला सेक्शन्स ची गरज असते या बद्दल अधिक माहित आपण या तासात घेऊ बहुतेक वेळा हे सेक्शन चे सादरीकरण हे आपल्याला त्या भागाची स्पष्टता वाढवण्याकरिता तसेच त्याची आंतरिक वैशिष्ट्ये जाणून घेण्यास मदत करतात आणि या अतिशय किचकट अशा जोडणीच्या आंतरिक वैशिष्ट्याना ह्या सेक्शनल प्रतलामध्ये नेहमीच प्राधान्य दिले जाते उदाहरणार्थ आपल्याकडे एक मॉनिटर आहे याच्या समोरच्या व्हयू मध्ये आपण एक आयताकृती भाग पाहतो परंतु त्याच्या आतमध्ये काय आहे हे आपल्याला माहीतच नाही आणि म्हणूनच बहुधा ह्या चित्रकलेच्या कागदावर जो कोणी ह्या कॉम्पुटर मॉनिटर ला रेखाटत असेल त्याला कदाचित त्या मॉनिटर च्या प्रत्येक घटकाची माहिती करून घेणे गरजेचे वाटत असेल यातील सर्वोत्तम भाग म्हणजे हे लोक अशा प्रकारचे सेक्शनल व्हयू दर्शवण्यासाठी एक छोटासा तुकडा काढतात जो कम्प्युटर च्या मॉनिटर मधून जात असतो त्याकरिता वरील भाग काढून टाकून खालील भाग दर्शविला जातो आणि त्यामुळेच तेथे कोणकोणत्या प्रकारचे इलेक्ट्रॉनिक घटक आहेत हे समजू शकते आणि अशा प्रकारची चित्रे उत्पादन विभागाकडे पाठवली जातात तर अशा पद्धतीने आपल्याला जोडणी करावी लागते आणि या दृष्टिकोनातून सेक्शनल व्हयूज फारच उपयुक्त असतात तर आपल्याकडे हे एक पेन आहे तर आपण याचा समोरचा आणि वरचा व्हयू बघायला गेलो तर आपल्याला हे दंडगोलाकार किंवा शंकू च्या आकाराचे भाग दिसतील पण त्याच्या आतील रिफील पातळ आहे की जाड हे आपल्याला ह्या चित्रकलेच्या कागदावर कसे दिसेल जेव्हा तुम्ही दुसऱ्या एखाद्या जोडणीसोबत संपर्कात असता तेव्हा बहुतेकदा तुम्ही हे रेखाचित्र असे काहीसे फिरवता की ते काहीसे अशा पद्धतीने दर्शविले जाईल म्हणजे समजा तुम्हाला या सेक्शन चे सादरीकरण करायचे असेल आणि एखाद्याने अशा प्रकारच्या रिफील चा वापर केलेला असेल तर त्या बिंदूचा व्हयू दर्शविण्याकरिता देखील आपल्याला या व्हयूज ची गरज असते तर पारंपरिक सेक्शन व्हयूज हे ऑब्जेक्ट च्या आरपार जाऊन त्याची आंतरिक वैशिष्ट्ये सांगू पाहणाऱ्या अशा काल्पनिकरीत्या कापलेल्या छेद प्रतलांच्या वापरावर आधारित असतात आपण त्यांना कापत नाही परंतु ही एक काल्पनिक प्रक्रिया आहे जर एखाद्याकडे जर अशा प्रकारची सेक्शनल वस्तू असेल आणि तिच्या आत आरपार जाऊन पाहिल्यास ती कशी दिसत असेल हे काल्पनिकरित्या कापलेल्या छेद प्रतलाचे नियंत्रण त्याच्या रचनाकारामार्फत होत असते आणि ते ऑब्जेक्ट च्या आरपार जाऊ शकते आणि जर हे असे घडत असेल तर आपण त्याला फुल सेक्शनल व्हयू असे म्हणतो उदाहरणार्थ आपल्याकडे ही एक पाण्याची बाटली आहे आणि आपल्याकडे हे असे काहीसे प्रतल आहे याला इथे छेद द्या तर आता ह्या पार्श्वभागाला आपण B असे म्हणू आणि या समोरच्या भागाला F असे म्हणू आता या समोरच्या भागाला काढून टाका आणि आता जर तुम्ही हा मागचा भाग बघत असाल तर तर हा काहीसा असा दिसेल म्हणजे कदाचित हा प्लास्टिक किंवा एखाद्या पातळ आणि झिरझिरीत अशा मटेरियल पासून बनलेला असेल तर हा तो भाग आहे जिथे हे प्लास्टिक आहे आणि उरलेला भाग हा रिकामा आहे तर अशा प्रकारच्या गोष्टी दर्शविण्यासाठी आपण काही शिष्टाचार पाळत असतो जसे रेखाना ठळक करणे किंवा झुकत्या रेखा दर्शविणे किंवा उभारलेल्या रेखा दाखविणे इत्यादी तर हे अशा प्रकारचे सादरीकरण आपण सेक्शन अँड सेक्शनल व्हयूज या प्रकरणात शिकणार आहोत एखाद्या सेक्शन ला संपूर्णपणे काढून टाकण्यापेक्षा आपण त्याला अर्धा सेक्शन सुद्धा बनवू शकतो हे म्हणजे जणू काही एखाद्या गोष्टीच्या अर्ध्यात जाण्यासारखे आहे कधी कधी हे सेक्शन्स सामान्य पद्धतीने जात नाहीत किंवा ह्या आडव्या वस्तूंवर देखील जात नाहीत पण आपण त्याद्वारे एखादा झुकलेला असा व्हयू तयार करू शकतो जर अतिशय किचकट अशा वस्तू असतील तर जपर्यंत आपण झुकलेले सेक्शनल व्हयूज तयार करत नाही तोपर्यंत आपल्याला त्या वास्तूच्या आत नक्की काय आहे हे समजू शकत नाही आणि कधी कधी तर ते आरपार जाऊ शकते पण कधी कधी काही खंडित झालेले सेक्शनल व्हयूज असतात याबद्दल अधिक माहिती आपण नंतर पाहूया छेद प्रतल हे वस्तूमधून नक्की कुठून आरपार जाते हे छेद प्रतलावरील रेखा आपल्याला दाखवते ती आपणास छेद प्रतलावरील कडेचे दृश्य दाखविते आणि ती सेक्शनल व्ह्यू च्या अगदी बाजूला रेखाटलेली असते तर इथे दोन अगदी महत्वाच्या संकल्पना आहेत एक म्हणजे छेद प्रतल आणि दुसरी म्हणजे छेद प्रतलावरील रेखा उदारहरणार्थ आपल्याकडे एक ठोकळा आहे आणि हे छेद प्रतल आहे जे या बिंदूंमधून आरपार जाते जेव्हा आपण त्याकडे वरच्या दिशेने पाहत असतो तेव्हा आपणास असे दिसते कि तिथे एक प्रतल आहे जे या साहित्यामधून जाते आहे ज्याला आपण इथे बाणाने दर्शवू आणि हे ज्याला आपण रेखा असे म्हणतो म्हणजेच छेद प्रतल रेखा आणि हे आहे छेद प्रतल आता आपण हे एक उदाहरण पाहू इथे आपल्याकडे हा एक ऑब्जेक्ट आहे आणि इथे हि छिद्रे आहेत ज्यांच्यातून आपण याला आहते खीळ मारू शकतो आणि हा आतील भाग पोकळ आहे आणि त्या बाजूला हा थोडा निमुळता होत गेलेला आहे जर आपण इथे एक कट सेक्शन बनवला म्हणजेच आपण काय करण्याचा प्रयत्न केला तर या भागाला इथून काढून टाकले तर आपण जर या भागाला इथून काढून टाकू शकलो तर उरलेला भाग हा काहीसा असा दिसेल हे करण्यामागचा फायदा म्हणजे जेवढ्या लांबीपर्यंत खिळा जाऊ शकतो ते आपण पाहू शकतो इथे तर हा पूर्णपणे खोलवर गेलेला आहे दुसरी गोष्ट आपल्याकडे ही पायरी आहे जी आपण पाहू शकतो आणि तिसरी गोष्ट हा आतील भाग निमूळता आहे किंवा नाही हे देखील आपण पाहू शकतो आणि त्या मटेरियल ची जाडी आपण पाहू शकतो आणि याहून अधिक आपण अशीच जाडी दोन्ही बाजूनी पाहू शकू कि नाही अशाप्रकारच्या अतिशय गुंतागुंतीच्या आणि किचकट अशा तपशीलांचे सेक्शनल व्ह्यूज च्या मदतीने आपण बारकाईने निरीक्षण करू शकतो आणि म्हणूनच ड्रॉईंग शीट वर किचकट असे थ्री डायमेन्शनल आकार दर्शविण्याऐवजी बहुधा आपण टू डायमेंशनल पद्धतीने रेखाटन करत असतो विशेषतः प्रोजेक्शन्स ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स आणि हे जर एखाद्या ऑब्जेक्ट बद्दल असेल म्हणजे ज्याचा समोरील व्ह्यू ह्या दिशेला असेल तर आपण हे टोक दाखवू हे टोक इथे जुळून येते आणि आपल्याकडे इथे खिळ्यांनी अडकवू शकू असे स्थान आहे ते आपण इथे दर्शवू शकतो आणि त्याचप्रमाणे हे आपण इथे दाखवू शकतो आणि हे आतून पोकळ आहे आणि म्हणूनच आपण त्यांना तुटक रेषांनी दाखवले आहे इथे हे निमुळते होत गेले आहे म्हणूनच आपल्याला ते निमुळते दिसते आणि आणि हे पोकळ आहे म्हणजे अगदी खालपर्यंत हा भाग पोकळ आहे आणि अशा पद्धतीने आपण या पेडेस्टल ब्रॅकेट चा समोरील व्ह्यू आपण दाखवू शकतो जर आपल्याकडे छेद प्रतल असेल तर आपण त्यातील मटेरियल २ डी सादरीकरणाद्वारे पाहू शकतो आपण फक्त तेवढाच भाग दाखवू शकतो ज्या पातळीपर्यंत हा पोकळ भाग आहे कोणीतरी हे नमूद करून ठेवा आणि हे ते प्रतल आहे ज्यातून खरोखरच हा कट सेक्शन जात आहे आणि तिथे मटेरियल अस्तित्वात आहे आणि म्हणूनच मटेरियल अस्तित्वात आहे हे दाखवण्यासाठी आपण त्यांना ४५ अंश कोन केलेलया झुकत्या रेघांनी दर्शवितो आणि याला आपण हॅचिंग असे म्हणतो हॅच एखाद्याकडे दाखवण्यासाठी संपूर्ण सेक्शन असू शकतो आणि हे सममितीय ऑब्जेक्ट मूळे साध्य होते ज्यात एकाच गोष्ट दुसऱ्या बाजूने देखील समान पद्धतीने जाणवते तर आकृती दाखवण्याचा हा सर्वात छोटा मार्ग आहे नेहमीच्या प्रचलित असलेल्या रुढींऐवजी एखाद्याकडे ऑब्जेक्ट च्या संपूर्ण सेक्शन चे दृश्य असू शकते जर हे सममितीय ऑब्जेक्ट असतील तर आपण त्याच्या एक चथुर्तांश भाग काढून आणि उर्वरित भागाला आपण हॅच रेघांनी दाखवू शकतो आणि हा त्या ऑब्जेक्ट चा समोरचा व्ह्यू असेल

उदाहरणार्थ आपल्याकडे हा अशा प्रकारचा ठोकळ्यावजा एक खोका असेल आणि जर इथे आपण निवडलेले हे छेद प्रतल असेल आता या बाणांचे निरीक्षण करा जे त्या दिशेकडे निर्देश करत आहेत आणि तिथे छोट्या छोट्या तुटक रेषा आहेत म्हणजे एक खूप मोठा डॅश आणि त्यानंतर दोन छोटे डॅश असेच सर्वत्र चालू राहील हे त्या ऑब्जेक्ट च्या इथे येऊन थांबणार नाहीत परन्तु त्याच्या वरच्या आणि खालच्या बाजूला वाढत जातील आणि हे काही बाणांनी केलेले निर्देश आहेत आणि त्याचे नेहमीप्रमाणेच आपण सादरीकरण केले तर तर ते या बाणांच्या दिशेने असेल आपण ऑब्जेक्ट ला त्याच्यापासून दूर ठेवतो आणि मग उरलेला भाग काढून टाकतो तर बाणांची दिशा या मार्गाने आहे म्हणजेच हा भाग ठेवला जाईल आणि हा भाग काढून टाकला जाईल जेव्हा आपण या दिशेने कापून त्याला काढून टाकतो त्याचप्रमाणे जेव्हा आपल्याला छेद प्रतलामार्फत मिळालेला सेक्शन असतो आणि आपण त्याला काढून टाकायचा प्रयत्न करतो इथे कुठलेही मटेरियल नाही आणि ही फक्त एक रिकामी पोकळी आहे आणि हेच कारण आहे की आपल्याकडे रिकामी वस्तू आहे परंतु हा भाग असा आहे की ज्यात मटेरियल आहे आणि ते मटेरियल आपण ह्याने दर्शवित आहोत त्याचप्रमाणे मटेरियल इथे आहे आणि अशा प्रकारे परिणामस्वरूप आपल्याला हे सेक्शन मिळतात बहुतेकदा छेद प्रतल हे जाड तुटक रेघांनी दर्शविले जाते जी ऑब्जेक्ट च्या टोकापर्यंत वाढत जाते हे ऑब्जेक्ट चे टोक आहे आणि ही इथून ६ मीमी एवढी जातेय तर जेव्हा तुम्ही सेक्शन दाखवत असाल तेव्हा किमान ६ मिमी एवढी लांबी दाखवावी लागेल उदाहरणार्थ जर हा ऑब्जेक्ट असेल आणि तुम्हाला कापायचा आहे तर तुम्ही हे फक्त अशा पद्धतीने दाखवू शकत नाही तर मग तुम्ही काय करता की हे तुटक रेषांनी दाखवता आणि मग त्याची दिशा ही या बाजूला असली पाहिजे आणि हे आपल्याला काढून टाकायचे आहे आणि याच्या टोकाकडील प्रत्येक रेषाखंडाच्या इथे ९० अंशाचा कोन काढलेला आहे आणि या बाणांनी त्याला संपुष्टात आणले आहे तर नेहमीच हे ९० अंशाचेंच असतात आता दुसरे एक उदाहरण पाहू आपल्याकडे हा एक ठोकळा आहे ज्याच्या आतमध्ये छिद्र आहे कदाचित या बाजूला छिद्र नाही आहे आणि आता आपल्याला या संपूर्ण ब्लॉक च्या सेक्शनल व्ह्यू चा विचार करायचा आहे सेक्शनल छेद प्रतल हे एक काल्पनिक प्रतल आहे आणि ते हे आहे हे या रेखांमधून दिल्या गेलेल्या बाणांच्या दिशेने आरपार जात असते याचाच अर्थ आपल्याला तो व्ह्यू जतन करून ठेवला पाहिजे आणि हा भाग काढून टाकला पाहिजे तर हा भाग काढून टाकला जातो आणि उरलेला भाग आपण दर्शवितो कारण हा एक सेक्शनल व्ह्यू आहे आपण मटेरियल असलेला भाग नेहमीच हॅच रेखांनी दर्शवितो आणि याचप्रमाणे इथे आणि इथे देखील हॅच रेखा आहेत आणि बाणांची दिशा नमूद करून ठेवा जर आपण ऑब्जेक्ट च्या समोरच्या आणि वरच्या व्ह्यू कडे पाहत असू तर आपणास असे दिसते की आपणास समोरचा व्ह्यू ह्या दिशेने पहावासा वाटतो कदाचित आपल्याला त्याला खालच्या एका बाजूने पाहिल्यास कसे दिसेल याचे काल्पनिक चित्र तयार करतो किंवा आपण या दिशेने पाहिल्यास समोरचा व्ह्यू आणि उरलेला वरचा व्ह्यू पाहण्याचा प्रयत्न करतो म्हणजेच आपल्याला जे काही पहावेसे वाटते त्याचे आपण अशा पद्धतीने काल्पनिक चित्र तयार करतो आता आपण जर पहिल्या अँगल प्रोजेक्शन चा वापर करणार असू तर तुमचा समोरचा व्ह्यू वर जाईल आणि वरचा व्ह्यू खाली जाईल जर कोणी तिसऱ्या अँगल प्रोजेक्शन चा वापर करणार असेल तर तुमचा समोरचा आणि वरचा व्ह्यू हे त्या व्ह्यूज च्या दिशांवर अवलंबून असतात आपण पाहू शकतो समोरील व्ह्यू चा हा जो भाग आहे त्यात मटेरियल आहे तथापि व्ह्यू मूळे हा बिंदू इथे जोडला जातो आणि मग ते अशा स्थितीत येते की आपण ही रेखा तसेच ही देखील रेखा पाहू शकतो म्हणजेच आपल्याला हा संपूर्ण भाग दिसू सखतो आणि इथून जाणारे एक अतिशय छोटे असे एक छिद्र आहे ज्याला आपण लांब अशा तुटक रेषांनी दर्शवू शकतो आणि अशा प्रकारे आपल्याला ऑब्जेक्ट चा सेक्शनल व्ह्यू मिळतो बहुधा सेक्शन्स ही नेहमी दुसऱ्या व्ह्यू मध्ये दर्शविले जातात इथे हा कदाचित वरचा व्ह्यू असेल इथे आपल्याला ऑब्जेक्ट च्या त्या सेक्शन ला विचारात घ्यावे लागेल जो ठोकळ्याच्या मधून जात आहे आणि आपल्याला हा भाग काढून टाकायचा आहे आणि हा व्ह्यू ठेवायचा आहे तर मग निश्चितच हे बाण आपल्याला या दिशेने दर्शवावे लागतील

या ऑब्जेक्ट करिता आपल्याला बाण हे या दिशेने दाखवावे लागतील हे असे सूचित करते की आपणास हे ठेवायचे आहे परंतु आपल्याला हे काढून टाकायचे आहे खरंतर हे प्रकरण अगदी उलट आहे आणि म्हणूनच बाण हे दृष्टीच्या ओळीत असावेत अशा प्रकारच्या छेद प्रतल रेखांकरिता मुळात दोन प्रकारच्या रेखा स्वीकारार्ह असतात आणि त्या म्हणजे एकतर मोठी तुटक रेघ ज्यातील प्रत्येक डॅश हा ६ मिमी लांबीचा असेल आणि या मोठ्या डॅश मधील अंतर १ ५ मिमी असेल आणि त्यांचे बाण नेहमीच ९० अंशाच्या रेखाना दर्शवित असेल आणि दुसरा प्रकार म्हणजे एक मोठा डॅश आणि त्यानंतर दोन तुटक रेषा आणि पुन्हा एक मोठा डॅश म्हणजेच एक भला मोठा लांब डॅश त्यानंतर दोन आखूड डॅश आणि त्यानंतर पुन्हा मोठा लांब डॅश आणि या लांब डॅश आणि दोन आखूड डॅश मधील अंतर १ ५ मिमी एवढे असेल बहुतेकदा या लांब डॅश ची लांबी जवळपास २० ते ४० मिमी एवढी असते आणि आखूड डॅश ची लांबी जवळपास ३ मिमी एवढी असते आणि या छेद प्रतलाकरिता आपण नेहमीच कॅपिटल लेटर्स चा वापर करतो आणि हे छेद प्रतलाच्या प्रत्येक टोकाकडे लिहिलेले असतात तर तुम्ही इथे पाहताच आहात छेद प्रतल C आणि C आणि छेद प्रतल B आणि B उदाहरणार्थ एका दंडगोलाकारासाठी आपल्याला एक छेद प्रतल तयार करायचे आहे आणि हे त्या छेद प्रतलाची दिशा असेल तेव्हा लांब डॅश च्या नंतर दोन आखूड डॅश लांब डॅश आणि त्यानंतर पुन्हा दोन आखूड डॅश आणि अशाच पद्धतीने पुढे चालू राहील आता आपल्याला जर या बाजूचा व्ह्यू टिकवून ठेवायचा आहे तर हे प्रतल त्याचे प्रतल असेल आणि बहुतेकदा याचा शेवट BB AA अशा पद्धतीने होत असतो आणि जर ह्या दंडगोलाकार ऑब्जेक्ट च्या मध्य रेषा ह्या इथे असतील थे छेद प्रतलाच्या रेखाना अक्षाच्या किंवा छेद प्रतलाच्या तुलनेत जास्त प्राधान्य दिले जाते आता जरा आपण या ऑब्जेक्ट कडे बघू समजा इथे आपला समोरचा व्ह्यू आहे आणि इथे वरचा व्ह्यू आहे अं आणि हा प्रोजेक्शन च्या तिसऱ्या कोनात असेल आणि हा बाजूचा व्ह्यू आहे तर आपल्याकडे इथे लांब डॅश आखूड डॅश लांब डॅश असे काहीसे आहे ज्याद्वारे आपण वर्तुळाचा मध्य दर्शवू शकतो किंबहुना त्याचे वर्तुळाकार स्थान दाखवू शकतो आणि इथे आपण सेक्शनल व्ह्यू करीता लांब डॅश आणि त्यानंतर दोन आखूड डॅश आणि त्यानंतर पुन्हा लांब डॅश असे दर्शवित आहोत जेव्हा आपल्याकडे अशा प्रकारच्या वस्तू असतात तेव्हा आपण त्यांचा वापर सेक्शनल व्ह्यू दर्शविण्याकरिता करत असतो पण आपण लांब डॅश आखूड डॅश वर्तुळ दाखवण्याकरिता लांब डॅश अशाप्रकारे काहीही दाखवत नाही तर मध्य रेषेपेक्षा जर आपल्याकडे छेद प्रतलावरील रेघ सेक्शनल व्ह्यू ची रेघ असेल तरी आपल्याला छेद प्रतलावरीलच रेघ दाखवावी लागेल तर जर आपण हा भाग काढून टाकत असू तर आपल्याला जो काही सेक्शन मिळेल त्याने आपल्याला हा व्ह्यू दिसेल कारण आपण हा भाग काढून टाकत आहोत कारण बाणांची दिशा या बाजूला आहे आणि म्हणूनच आपल्याला हा भाग टिकवून ठेवायचा आहे आणि हा भाग काढून टाकायचा आहे जेव्हा आपण हे बाजूच्या व्ह्यू साठी करतो तेव्हा आपण हे पाहू शकतो की हीच ती जागा आहे जिथे मटेरियल अस्तित्वात आहे आणि ते ह्याने दर्शविले आहे आणि आता हा भाग पोकळ आहे आणि त्यामुळेच इथे कुठल्याही रेखा नाहीत आणि हे अधांतरी असल्यासारखे दिसते त्याचप्रमाणे इथे जास्तीचे मटेरियल आहे आणि निमुळते होत गेलेले आहे आणि म्हणूनच आपल्याकडे हा भाग असेल जर आपल्याकडे निराशाजनक अशा दंडगोलाकार किंवा निमुळत्या आकाराच्या काही गोष्टी असतील तर आपल्याला सेक्शनल व्ह्यू हे नेहमीच एक चतुर्थांश एवढ्याच भागावर दर्शवावे लागतात म्हणून संपूर्ण सेक्शन चा निम्मा भाग दाखवण्याऐवजी आपण हा भाग काढून टाकत असतो जेव्हा आपण हा भाग काढून टाकतो आणि आपण या बाजूच्या व्ह्यू कडून पाहत असतो तेव्हा त्या भागातील अस्तित्वात असलेल्या मटेरियल कडे आपण पाहत असतो त्याचप्रमाणे आपल्याकडे हा एक ऑब्जेक्ट आहे जो या चार ठिकाणांहून अडकवला जाऊ शकतो आणि याचा हा भाग दंडगोलाकार आहे आता तुम्ही जर या वरच्या बाजूने पाहत असाल तर इथे हे वर्तुळ आहे आणि त्याच्या आतमध्ये सुद्धा आणखी काही वर्तुळे आहेत ज्यांना खिळ्यांसारखे हे काही भाग आहेत आता या सेक्शन करीता आपल्याला पाहिले लांब डॅश आणि त्यानंतर दोन आखूड डॅश आणि पुढे असेच या गोष्टीचा विचार करावा लागेल आणि आपल्याला हा भाग ठेवल्या लागेल आणि हा भाग काढून टाकावा लागेल आपण जर हा संपूर्ण भाग काढून टाकला आणि आपल्याकडे हे याच्या आतमध्ये मटेरियल आहे तर आपल्याकडे या भागाच्या आतमध्ये मटेरियल आहे हे वरच्या दिशेने जात आहे आपण हा भाग काढायचा विचार करत आहोत आणि तो या प्रकारे काढून टाकण्याची इच्छा आहे जेव्हा आपण हा भाग काढून टाकतो ज्यात मटेरियल आहे तेव्हा उरलेला भाग हा तो काहीही देत असेल तर नेहमीसारखाच वरील व्ह्यू दर्शवितो त्याचप्रमाणे सेक्शनल व्ह्यू हे एकाच व्ह्यू वर असणे गरजेचे नाही समोरच्या व्ह्यू प्रमाणेच तुम्हा सेक्शन किंवा वरील व्ह्यू देखील घेऊ शकता हा एक झुकलेला सेक्शन देखील असू शकतो उदाहरणार्थ इथे पहा आपल्याकडे हा एक ऑब्जेक्ट आहे सर्वप्रथम हे सेक्शन घेऊ हा भाग ठेवू आणि आणि पुन्हा एक सेक्शन घेऊ आणि मग पुन्हा एक सेक्शन आणि मग पुन्हा एक सेक्शन म्हणजेच हा संपूर्ण भाग ठेवू आणि हा भाग काढून टाकू जर तुम्ही हे कराल तर जरा याकडे पाहू हा तो भाग आहे जो रिकामा आहे आणि आपण काढून टाकणार आहोत तर हा रिकामा आहे आणि आपण त्याला काढून टाकू तर आपल्याकडे इथे डॅश आहेत आणि ही संपूर्ण गोष्ट समोरून पाहू शकतो पण पुन्हा इथे तुटक रेषा आहेत पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू देण्यासाठी या 3 D ऑब्जेक्ट ला कापले आणि या सेक्शन ला ह्या दिशेने ठेवून हा भाग काढून टाकला तर व्ह्यू हा अशाप्रकारे दिसेल लक्षात ठेवा हॅच ची दिशा ही मटेरियल च्या दिशेने असेल कारण सेक्शन चा विचार फक्त या भागासाठी केलेला आहे परंतु या वर्तुळाच्या आतमध्ये नाही आणि म्हणूनच हे वर्तुळ संपूर्ण आहे

बहुतेक वेळा छेद प्रतल हे वेगवेगळ्या पद्धतीने दर्शविले जातात इथे समोरील किंवा उभे छेद प्रतल आहे एखाद्याकडे आडवे छेद प्रतल देखील असू शकते सेक्शनल प्रतल एका बाजूने कापलेले असू शकतात हे दुसरे जे प्रतल आहे ते आपण आधीच शिकल्याप्रमाणे ऑक्सिलिअरी प्रतल आहे या ऑक्सिलिअरी उभ्या प्रतलांवर ऑक्सिलिअरी झुकलेले प्रतल देखील आहेत आणि याचे इथे तुकडे देखील असू शकतात तर अशा प्रकारच्या गोष्टी असतात त्यांना आपण ऑक्सिलिअरी सेक्शन प्रतल असे म्हणतो तसेच याचे ऑब्लिक सेक्शनल व्ह्यू देखील असू शकतात पुढील तासात आपण सेक्शनल व्ह्यू आणि त्यांस ड्रॉईंग शीट वर कशा पद्धतीने दर्शवू शकतो हे पाहू